तर मी अजूनही शेवटचे व्हिडिओ क्लासेस क्लोज करीन आपण DC सर्किट साठी पाहिले आहे आता आपण आपल्या AC सर्किट साठी सुरूवात करू प्रथम आपण काय करू आपण सिंगल फेज एसी सर्किट घेऊ त्यानंतर आपल्या मॅन्युअल वर जाऊ तुमचा रेझोनन्स आणि तसेच AC सर्किटसाठी मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम करीता जाऊ आणि मग आपण थ्री फेज AC सर्किट्स घेऊ आणि त्या नंतर आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर चा विचार करू आणि थोडक्यात या परिचयात सर्व काही चर्चा झाली आहे पर 3 फेज इंडक्शन मशीन आहे तेथे देखील इक्विव्हॅलंट सर्किट आहेत आणि काही उदाहरणे आणि त्या नंतर DC मशीन जी प्रामुख्याने डीसी मोटर आहे बरोबर तर प्रथम आपण आता सिंगल फेज AC सर्किट ने सुरू करू तर सिंगल फेज AC सर्किट ने सुरू करण्यापूर्वी ईएमएफ कसा तयार होतो याची काही बेसिक आयडिया पाहूया तर मॅथेमॅटिक्स आणि इतर गोष्टी देण्यापूर्वी उदाहरणार्थ समजा दोन मॅग्नेटिक पोल असतील हा N पोल आहे आणि हा S पोल आहे बरोबर S पोल आहे आणि एक कॉईल आहे तेथे एक कॉईल आहे ही कॉईलची एक बाजू आहे ही कॉईलची दुसरी बाजू आहे ही बाजू A आहे आणि ही बाजू B आहे आणि सब चा अर्थ आहे याला प्राइम नंबर असे म्हणतात ही कॉईल फिरत आहे ही अँटीक्लॉक डायरेक्शन ने फिरत आहे हे येथे दर्शविले गेले आहे हे येथे फिरत आहे माफ करा हे अँटीक्लॉक डायरेक्शन ने फिरत आहेबरोबर आता जी डायग्रॅम काढली होती त्या डायग्रॅम मध्ये ते हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये आहे तर फ्लक्स हे खरेतर N पोल आणि S पोल मध्ये आहे तर जेव्हा फ्लक्स हे ऍक्च्युली N पोल पासून S पोलवर खाली जातात बरोबर ते खाली जात आहे मग ही कॉईलची एक बाजू आहे ही एक सिंगल टर्न गृहीत धरून कॉईलची दुसरी बाजू आहे बरोबर आणि त्या बरोबर तिथे एक रेझिस्टर अशा प्रकारे कनेक्ट केला आहे की प्रॉपर व्होल्टेज जनरेट झाले पाहिजे तर काही रेजिस्टन्स अशाप्रकारे कनेक्ट केले आहेत की त्यातून करंट फ्लो होईल बरोबर पण आपला इंटरेस्ट या लेव्हल ला यामध्ये नाही फक्त एका गोष्टीचा आहे की EMF कसा जनरेट होतो बरोबर तर जेव्हा ही हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये असेल तर या कॉईलची ही बाजू आणि खरेतर या कॉईलची ही बाजू फ्लक्स रिजन च्या बाहेर असेल बरोबर कारण मुळात ते N आणि S च्या मध्ये असेल ही कॉन्स्टंट मॅग्नेटिक फिल्ड आहे पण जेव्हा ही कॉईल फिरत आहे तेव्हा ती फ्लक्स कट करत आहेत बरोबर तर या केस मध्ये ही बाजू आणि ती बाजू आपली रेफरन्स पोझिशन आहे तर जेव्हा ते हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये आहेत तेव्हा तिथे फ्लक्स लिंकेज नाहीत याचाच अर्थ जर या डायग्रॅम मध्ये येथून येथे बघितलं तर ही बाजू A आहे आणि ती बाजू B आहे बरोबर जेव्हा हे या मार्गाने फिरत असते तेव्हा हे दर्शवित आहे समजा हे θ अँगल θ angle मध्ये मूव होत आहे आणि θ ω t आहे परंतु हा जेव्हा ह्या बाजूला असेल तर आपण म्हणू शकतो की तो फक्त कंडक्टर आहे तेव्हा ही बाजू A आहे आणि ती बाजू B आहे अशा पद्धतीने दाखवली आहे तर ही बाजू समजा जेव्हा हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये असेल ही बाजू A आहे आणि जेव्हा ती त्या बाजूला असेल तर ती बाजू B आहे बरोबर आणि ही पोझिशन जेव्हा हे या पोझिशन मध्ये असेल तेव्हा हे फ्लक्स N बाजूकडून येत आहेत आणि हे बाजू B कडून येत आहे या ड्रॉइंग ला विसरा हे आपण सोडून देऊ बरोबर तर फ्लक्स आहे तर जेव्हा ते हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये आहेत ही बाजू आणि ही बाजू येथे लो फलक्स असेल किंवा ते प्लस बरोबर लिंक केलेले नसेल तर याचा अर्थ या पोझीशनमध्ये ते EMF इथे इनड्युस होईल या पोझीशनमध्ये ते 0 असेल ते जे की जे काही डायग्राम मध्ये दाखवले आहे ते आता हे फिरत आहे तर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे ते असे फिरत आहे आणि समजा E हा अँगल θ करत आहे तेव्हा ω हा अंगुलर स्पीड असेल म्हणून θ ω t असेल हे फिजिक्स मधील आहे बरोबर तर याचा अर्थ ते या पोझीशन मध्ये असतील म्हणजेच हे असे आता समजतो समजा ही बाजू A आणि ही बाजू B आहे तर ही कॉईल ची रुंदी आहे म्हणजेच हे अंतर B आहे याचा अर्थ हे A ते B आहे बरोबर तर याला कॉईलची रुंदी म्हणतात हे B आहे बरोबर आणि ही कॉईलची लांबी आहे बरोबर तर याचा एरिया म्हणजेच जर ते आयताकृती असेल तर हे l ✕ b येईल हा कॉइलचा एरिया आहे बरोबर जर ते सेंटीमीटर मध्ये असेल तर हे सेंटीमीटर2 असेल जर ते मीटर मध्ये असेल तर हे मिटर2 असेल बरोबर तर हा एरिया A l ✕ b बरोबर तर आता मी ते समजावतो तर तो एक अँगल θ आहे आणि ते सेंटर आहे बरोबर आणि ते फिरत आहेत तर ते फिरत आहे खरेतर ही रुंदी आहे याचा अर्थ हा सर्कल बनत आहे ज्याचा डायमीटर b आहे कारण ही रुंदी आहे हेच ते रुंदी आहे ही ती रुंदी आहे बरोबर जेव्हा ते फिरत आहेत तेव्हा ते डायमीटर B असलेले सर्कल बनवत आहेत आणि हा सर्कल ड्रॉ केला आहे बरोबर म्हणून कोणत्याही एका पॉईंटवर काही टॅनजेनशियल व्हेलॉसिटी असतील तर कुठेही पॉईंट A हा असेल आणि ही L आहे बरोबर आणि हे वर्टीकल आहे वर्टीकल कंपोनेंट ला A N म्हणू तर तेथे ते नॉर्थ पोल सोबत काही मिक्सअप नको आहे आणि हे सरळ AN आहे बरोबर हे नॉर्थ पोल किंवा दुसरे काही नाही हे फक्त सरळ कॅपिटल लेटर A N आहे आणि हा M आहे आणि हा O आहे याचा ओरिजिन O आहे ओरिजिन किंवा सेंटर बरोबर आणि हा अँगल θ आहे हा अँगल θ आहे तर हा अँगल सुद्धा θ आहे आणि हा 90 डिग्री आहे तर हा अँगल सुद्धा θ आहे बरोबर आणि हा पॉईंट आहे बरोबर म्हणजे ज्याला आपण बेसिक अंडरस्टँडिंग असे म्हणतो जेव्हा कॉईलची पोझिशन ही पोझिशन असेल तर ते 90 डिग्री रोटेट होईल म्हणा याचा अर्थ ही पोझिशन A येथे येईल आणि हि B आहे आणि हा पॉइंट येथे येईल तर त्या वेळेला कल्पना करा आपण ते सिंगल टर्न मध्ये शोधू शकतो याला लिंक झालेले सगळे फ्लक्स शोधू शकतो याचा अर्थजनरेट झालेले व्होल्टेज मॅक्झिमम आहे बरोबर तर पुन्हा ते मूव होत आहेत जेव्हा A हा येथे येईल तेव्हा पुन्हा ते येईल आणि B हा येथे येईल हे अशा प्रकारे फिरत आहे हे A आहे आणि पुन्हा हे B आहे ते हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये आहे त्यावेळेला व्होल्टेज जनरेशन हे 0 असेल तर ती सायकलिक प्रोसेस आहे बरोबर तर मला असे वाटते तुम्हाला समजले आहे कारण जर मी सरळ सायनोसाईडल किंवा करंट वेवफॉर्म दिले तर मला असे वाटते ते थोडे वेगळे झाले असते तर मी अशा गोष्टी पासून सुरुवात केली आहे बरोबर तर मी ते समजावतो तर पुढे हे वोल्टेज जनरेट झालेले आपण बघितले तर लूप मधील एका बाजूला जनरेट झालेला EMF हा Bl v sin θ पर्यंत असेल खरे तर हे फिजिक्स मधील हायर सेकंडरी फिजिक्स मधील आहे तर जेव्हा कॉन्स्टंट मॅग्नेटिक फिल्ड मध्ये कॉईल फिरत आहे तेव्हा लूप मधील एका बाजूला EMF जनरेट होत आहे कारण हे लूप आहे ही कॉईल B आहे ही कॉईल आहे आणि हे लूप आहे तर ते Bl v sin θ आहे बरोबर खरेतर B फ्लक्स डेन्सिटी आहे जी टेस्ला किंवा वेबर पर l3 आणि मी तुम्हाला सांगितले आहे की l ही लांबी आहे l ही कॉईलची लांबी आहे बरोबर आणि B ही टँजेन्शिअल व्हेलॉसिटी आहे कारण B ω t आहे आपण ते नंतर बघू आणि हे sin θ आहे तर हा Bl v sin θ वोल्ट आहे बरोबर आणि ही कॉईलची एक साईड आहे ही कॉईलची दुसरी साईड आहे तर दोन साईड म्हणून टोटल जनरेटेड EMF हे 2 Bl v sin θ वोल्ट असेल बरोबर तर जरा थांबा तर या केस मध्ये आता v हि कंडक्टर ची टँजेन्शिअल व्हेलॉसिटी आहे बरोबर तर ती b2 असेल ही b 2 म्हणजे रेडीएस आहे बरोबर तर हा डायमीटर b आहे ही रुंदी आहे मुळात जेव्हा ते फिरत आहे तेव्हा ते डायमीटर आहे बरोबर तर b हे डायमीटर आहे तर मुळात b2 ही रेडीएस आहे म्हणून ω b b 2 π n r असे येते बरोबर तर n r आणि r b2 आहे हे b2 आहे म्हणून हे 2 π n r आहे बरोबर तर हे B2 आहे तर हे π b n i 3 पर सेकंद आहे ही टँजेनशियल व्हेलॉसिटी आहे बरोबर n हा स्पीड r p s रेवोल्युशन पर सेकंद मध्ये दिलेला आहे b ही i 3 मधील या लूप ची रुंदी आहे मी तुम्हाला सांगितले आहे l ही i 3 लूप मधील एका बाजूची लांबी आहे आणि B हे फ्लक्स डेन्सिटी टेसला किंवा वेबर पर i 3 2 मध्ये आहे बरोबर आणि A हा मी तुम्हाला सांगितले आहे lb आहे जो लूपचा एरिया आहे ज्याला आपण i32 म्हणू किंवा या मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये E i 3 2i 3 i 3 2 असे आहे बरोबर तर हे हायर सेकंडरी फिजिक्स मधील आहे आत्ता समजा मी ते स्पष्ट करतो म्हणून आता जनरेट झालेले लूप मधील EMF हे e असेल जे e 2 π B A n sin θ असे आहे बरोबर तर या एक्सप्रेशन मध्ये काय करू या एक्सप्रेशन मध्ये आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला समजावतो बरोबर आपल्याला माहित आहे की Bl v sin θ या एक्सप्रेशन मध्ये b π b n l पूट करा माझे असे म्हणणे आहे की आपण जर या एक्सप्रेशन मध्ये 2 Bl ✕ π B n हे पूट केले तर हे आहे बरोबर तर ते B असेल नंतर sin θ तर l ✕ B हे l आणि B A आणि याला या एक्सप्रेशन मध्ये पूट करा तर ते या एक्सप्रेशन मध्ये पूट केले जाईल नंतर ते 2 π B a n sin θ वोल्ट होईल बरोबर तर मला ते समजाऊ दे तर या केस मध्ये हे 2 π B A N sin θ वोल्ट आहे आता समजा जर लूप कॉइल मध्ये बदलले तर आपल्याकडे n नंबर ऑफ टर्न आहेत म्हणून या कॉईल मधील टोटल जनरेटेड EMF हा 2 π B A ✕ N हे N हे टोटल नंबर ऑफ टर्न असतील तर ते 2 π B A N ✕ n sin θ व्होल्ट असेल बरोबर तर हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो EMF ची जनरेट झालेली मॅक्झिमम व्हॅल्यू Em 2 π B a n ✕ N हे असेल बरोबर हे मॅक्झिमम जनरेटेड EMF आहे बरोबर आणि जर वाटले तर एवढे व्होल्टेज ठेवू शकतो बरोबर तर आणि कॉइल मधील EMF ची जनरेट झालेली इन्स्टंटटेनिस व्हॅल्यू ही e Em sin θ 2 π B A N n sin θ व्होल्ट असेल बरोबर तर ही अशी गोष्ट आहे आत्ता θ ही टाईम t सेकंड मध्ये एग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तर मी ते समजावतो तर या केस मध्ये ही कॉइल मूव होत आहे बरोबर हे रोटेट होत आहे हे रोटेट होत आहे तर θ म्हणजे रोटेट होणे तरऍक्च्युली θ ω t म्हणजे 2 π n t कारण हे रोटेट होत आहे तर मी ते समजावतो तर त्याचा अर्थ जर आपण अशाप्रकारे हे पुट केले तर θ ω t 2 π n t आहे ही एग्युलर व्हेलॉसिटी रेडियन पर सेकंद मध्ये आहे तर आपण त्याला हे इक्वेशन असे म्हणतो हे इक्वेशन अशाप्रकारे लिहिले जाऊ शकते e Em sin ω t बरोबर कारण θ ω t आहे आपण θ ωt ने रिप्लेस करत आहोत आणि हे Em आहे तर e Em sin ω t आहे तर हे साइनोसॉइडल व्होल्टेज चे एक्सप्रेशन आहे बरोबर तर e Em sin ω t आणि Em ही जनरेट झालेल्या व्होल्टेज ची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे बरोबर तर नंतर हे साइनोसॉइडल EMF E आहे जरा इथे आपल्याला हे समजले पाहिजे बरोबर म्हणून सुरुवातीपासून आपण फेज ला जाण्याच्या ऐवजी किंवा दुसरे पाहण्या ऐवजी स्क्रॅच पासून सुरुवात करत आहोत कारण यात पुन्हा कॉम्प्लेक्स नंबर चा समावेश असणार आहे बरोबर तर e Em sin ω t आहे बरोबर तर ऍक्च्युली आपण असे म्हणतो जर आपण हे असे प्लॉट केले तर हे 0 पासून ते 2 π पर्यंत इथे 1 सायकल पूर्ण होत आहे कारण हे अशा प्रकारे जात आहे आणि हे अशाप्रकारे अखंडपणे जात आहे आणि θ ω t आहे बरोबर तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे Em ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे आणि या प्लॉट केलेल्या बाजूला E ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे आणि हि बाजू सायकलिंग मध्ये आहे तर ही बाजू मायनस Em आहे आणि ही बाजू Em आहे आणि हे 0 आहे हे π2 आहे हे π आहे हे 2 π आहे बरोबर तर हे θ ω t आहे हे आपण ज्याला सिंगल म्हणतो त्याच्यासाठी आहे पण हे N पोल आहे आणि हे S पोल आहे म्हणजे ही सिंगल पेयर आहे बरोबर माफ करा फक्त पोलची एकच पेअर पहा आत्ता जर AC जनरेटर तर मी ते समजावतो आत्ता जर AC जनरेटर ला p पेयर पोल असतील तर N पोल आणि S पोल असतील बरोबर तर ही पोल ची एक पेयर आहे तर हे p 1 आहे कारण आपण पेयर्स घेत आहोत 2 पोल्स किंवा 4 पोल नाही तर आपण पोल्सच्या पेयर घेत आहोत समजा मला आधी हे डिलीट करू दे आपण जर त्याच्याकडे बघितले तर जर आपल्याकडे येथे असेल मी येथे सुरुवातीला बनवले आहे समजा जर इथे आपल्याकडे N पोल असेल तर हा S पोल आहे N पोल S पोल आणि हे त्याच्या सारखे फिरत आहे हे याच्या सारखे फिरत आहे तर इथे या केस मध्ये p 2 आहे म्हणून इथे पोल्सच्या 2 पेयर आहेत बरोबर तर येथे हे N S N S आहे तर आपल्याकडे दोन पेअर आहेत p 2 पोल्सच्या पेयर्स आहे तर हे Em असेल किंवा e सुद्धा असेल याच्यामुळे काही फरक पडत नाही तर जेव्हा आपण इथे बोलतो तेव्हा आपण पोल्सच्या संख्येऐवजी पोलच्या पेअर बद्दल बोलतो तर त्या केस मध्ये ते p 2 पोल आहेत पण जेव्हा आपण पोल्सच्या पेअर बद्दल बोलतो हे 1 आहे आणि हे 1 एकत्र आहे तर ही पोल्स ची 1 पेअर आहे म्हणजे N आणि S आहे आणि इथे p 2 आहे कारण 2 पोल्सच्या पेअर आहेत म्हणून जर हे असे असेल तर AC जनरेटर असल्यास जर AC जनरेटरला पोल्सच्या p पेअर असतील तर हे n r p s स्पीड आहे आणि फ्रिक्वेन्सी f म्हणजे नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद असेल बरोबर ते हर्ट्झ मध्ये असेल आपली फ्रिक्वेन्सी इंडियन सिस्टम नुसार 50 हर्ट्झ आहे खरेतर 50 हर्ट्झ ही भारता मध्ये कॉमन प्रॅक्टिस आहे आणि बऱ्याच देशांमध्ये सुद्धा आहे अमेरिका आणि कॅनडा मध्ये ती 60 हर्ट्झ आहे आणि जपान मध्ये सुद्धा मला असे वाटते 60 हर्ट्झ आणि 50 हर्ट्झ दोन्ही तेथे आहेत पण भारतामध्ये मध्ये ते 50 हर्ट्झ आहे 50 हर्ट्झ म्हणजे हे 50 सायकल पर सेकंद आहे ती फ्रिक्वेन्सी आहे बरोबर तर 50 सायकल पर सेकंद बरोबर तर याचा अर्थ तर या केस मध्ये f हा नंबर ऑफ सायकल पर सेकंद 50 फ्रिक्वेन्सी म्हणजे हे 50 सायकल पर सेकंद आहेत बरोबर इथे हि 1 सायकल दाखवली आहे तेव्हा जर साइनोसॉइडल वेवफॉर्म असेल तर ते अशा प्रकारच्या सायकल 50 सायकल 1 सेकंदात पूर्ण करेल बरोबर मग आपण शोधू शकतो 1 सायकल पूर्ण व्हायला 150 सेकंद म्हणजे 0 02 सेकंद लागतात बरोबर तर आता प्रश्न असा आहे की नंबर ऑफ सायकल पर सेकंद म्हणजे f तर हे नंबर ऑफ सायकल्स पर रिवोल्यूशन ✖ नंबर ऑफ रिवोल्यूशन पर सेकंद अशा पद्धतीने लिहिले जाऊ शकते म्हणजे हे नंबर ऑफ सायकल्स पर रिवोल्यूशन अशा प्रकारे आपण लिहू शकतो म्हणून हे नंबर ऑफ सायकल्स पर रिवोल्यूशन ✖ नंबर ऑफ रिवोल्यूशन पर सेकंद आहे तर हे प्रत्येक सेकंदाला रिवोल्यूशन होत आहे बरोबर तर नंबर ऑफ रिवोल्यूशन प्रतिसेकंद तर त्या केस मध्ये काय होईल तर ते मुळात कॅन्सल होतील ते नंबर ऑफ सायकल प्रति सेकंद असतील म्हणूनआपण नंबर ऑफ सायकल पर सेकंद नंबर ऑफ सायकल पर रिवोल्यूशन ✖ नंबर ऑफ रिवोल्यूशन पर सेकंद लिहीत आहोत बरोबर तर नंबर ऑफ सायकल पर सेकंद ऍक्च्युली हे पोल्सच्या पेयर ची संख्या असेल बरोबर तर समजा 1 पोलची पेयर असेल तर हे नंबर ऑफ सायकल्स पर रिवोल्यूशन असू शकते हे 1 सायकल पर रिवोल्यूशन बनवत आहे म्हणजेच ही इलेक्ट्रिकल गोष्ट आहे तर या केस मध्ये या केसमध्ये म्हणून हे N पोल आणि S पोल जे इथे मी N S N S लिहिले आहे बरोबर तर ही इलेक्ट्रिकलची गोष्ट आहे तरी जर हे एक रोटेशन पूर्ण करेल जर हे फक्त N आणि S पोल आहेत तर ते 1 सायकल पर सेकंद असेल बरोबर पण जर ही पेयर असेल जर पोल्स च्या 2 पेयर असतील तर तरीसुद्धा हे 360 डिग्री रोटेशन करेल पण इलेक्ट्रिकली हे बरोबर नाही तर इलेक्ट्रिकलि हे 2 सायकल्स असतील बरोबर तर याचा अर्थ इथे जर आपण बघितले तर हे p हे नंबर ऑफ सायकल पर रेवोल्युशन असेल बरोबर म्हणून जर पोलची 1 पेयर असेल तर ते 1 सायकल पर रेवोल्युशन बनवेल कारण ही इलेक्ट्रिकल कॉन्टिटी आहे Em कडे न बघता जी मेकॅनिकल गोष्ट आहे आपण N S N S इलेक्ट्रिकल गोष्टीकडे बघत आहोत समजा याचा अर्थ या सर्किट डायग्राम मध्ये 2 पोल्स च्या पेयर आहेत तरी सुद्धा इथे हे इलेक्ट्रिकली किंवा मेकॅनिकली 360 डिग्री रोटेट होईल पण हे मुळात 2 सायकल पूर्ण करत आहे कारण हे N S आणि N S स्वॅप करेल हे स्वॅप या बरोबर लिंक होत आहे तर म्हणून आपण हे नंबर ऑफ सायकल पर सेकंद हे नंबर ऑफ सायकल पर रिवोल्यूशन ✖ नंबर ऑफ रेवोल्युशन पर सेकंद आहे असे म्हणतो म्हणजेच हे p ✖ n असेल याचा अर्थ p हा p पोल पेयर ची संख्या आहे बरोबर जर 4 पोल पेअर असतील माफ करा जर 4 पोल असतीलयाचा अर्थ 2 पोलच्या पेअर आहेत तर 2 पोल पेअर आहेत तर या केस मध्ये नंबर ऑफ सायकल्स पर रिवोल्यूशन हे 2 सायकल पर रिवोल्यूशन असेल जरी मेकॅनिकल हे 360 डिग्री रोटेट होईल पण इलेक्ट्रिकली हे 2 सायकल्स पर सेकंद असेल कारण 4 पोल म्हणजे 2 पोल पेअर आहेत तर नंतर जेव्हा आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट म्हणून अजून गोष्टी शिकू यात जेव्हा सेकंड इयर ला जाऊ तेव्हा इलेक्ट्रिकल मशीन शिकू त्यावेळेला तुम्ही डिटेल मध्ये शिकाल पण हा कोर्स तुम्हाला फक्त बेसिक आयडिया देईल तर की पोल पेयर ची संख्या नंबर ऑफ सायकल्स पर रिवोल्यूशन ही आयडिया आहे हे तुम्ही नीट लक्षात ठेवा बरोबर तेव्हा उदाहरणार्थ एक छोटेसे उदाहरण मी 4 पोल जनरेटर साठी घेतले बरोबर आणि फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्झ f 50 Hz आहे बरोबर तर n fp कारण f n p हा फॉर्म्युला आहे बरोबर तर n fp आणि जर f 50 हर्ट्झ आणि p हे 4 पोल जनरेटर आहे याचा अर्थ p 2 कारण हे 4 पोल म्हणजे 2 पेअर्स आहे N आणि S तेथे असणे आवश्यक आहे तर मुळात दोन पेअर्स आहेत तर याचा अर्थ हे 502 असेल 25 r p s म्हणजे 25 रिवोल्यूशन पर सेकंद आणि 1 मिनिट 60 सेकंद आहे म्हणून 60 ने मल्टिप्लाय करा तर हे 1500 r p m रिवोल्यूशन पर मिनिट असेल बरोबर तर ते n असेल आशा आहे हे तुम्हाला समजले असेल कारण मला असे वाटते की AC सर्किट कडे जाण्याआधी किंवा एवरेज व्हॅल्यू मीन व्हॅल्यू आणि अजून काही गोष्टी तुम्हाला हे समजले पाहिजे सरळ e Em sin ωt किंवा i Im sin ωt घेण्याऐवजी EMF कसा जनरेट होतो हे समजले पाहिजे मला वाटते कि मी या प्रकारच्या कन्सेप्ट पासून थोडी सुरुवात करेन की तुमचा अंडरस्टँडिंग थोड्या अधिक चांगल्या प्रकारे होईल बरोबर तर म्हणून मी सुरुवात याच्या पासून करत आहे त्यानंतर आपण मीन व्हॅल्यू आणि एव्हेरेज व्हॅल्यू वर जाऊ तर ही आयडिया आहे की EMF हे कसे जनरेट होते आणि लोड आणि दुसऱ्या गोष्टी कसे कनेक्ट केल्या जातात हे फर्स्ट इयर च्या पातळीच्या पलीकडे आहे तर म्हणून मला ते स्पष्ट करू द्या म्हणून या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये हा पार्ट जो लोड आहे आणि हा कनेक्ट केला आहे मी हे काही सांगितले नाही कारण या स्टेजला लोड ची गरज नाही बरोबर तर जेव्हा फक्त आपण DC मशीन किंवा DC मोटरचा अभ्यास करू तेव्हा मी याचे थोडे तत्वज्ञान तुम्हाला सांगितले आहे DC मध्ये कसे रूपांतरण करायचे कारण ही AC कॉन्टिटी जनरेट झालेली आहे बरोबर तर AC सिंगल फेज सर्किट पासून सुरुवात करण्यासाठी मला असे वाटते की हा बेस आहे आणि डेप्थ आहे ही वरची बाजू N आहे आणि ही बाजू S आहे बरोबर हे फ्लक्स हे N ते S मुव होत आहेत ते N पासून S पर्यंत येत आहे बरोबर तर अशाप्रकारे हे साइनोसॉइडल EMF जनरेट झालेले आहे e Em sin ω t घेण्याऐवजी मी हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी असे घेतले आहे बरोबर आत्ता आपण मीन व्हॅल्यू वर येत आहोत म्हणजेच एव्हरेज किंवा मीन एव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू असे आपण बोलतो आणि RMS व्हॅल्यू किंवा अल्टरनेटिंग करंट ची इफेक्टिव व्हॅल्यू असे आपण बोलतो कारण हे प्लस मायनस प्लस मायनस असे अल्टरनेट होत आहे तर अल्टरनेटिंग करंट हे sin ω t सिमेट्रिकल आहे बरोबर सिमेट्रिकल वेव फॉर्म बरोबर हे आणि मायनस बाजू दोन्ही समान आहे एरिया जर बघितला तर आणि मायनस बाजूच्या टाईम इंटरवल मध्ये समान आहे बरोबर तर हा एवरेज मीन आणि हा RMS हे काही वेळा एवरेज व्हॅल्यू मीन व्हॅल्यू असते RMS व्हॅल्यू म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू आहे याला अल्टरनेटिंग करंटची इफेक्टिव व्हॅल्यू म्हणतात तर येथे आपल्याला समजण्यासाठी आपण काय केले आहे तर आपण साइनोसॉइडल वेव फॉर्म सारख्या कशालाही घेतले नाही आपण काही सिमेट्रिकल वेव फॉर्म घेतले आहेत जर या बाजूला आणि या बाजुला पाहिले तर आणि हे हा टाईम पिरियड हा T 0 टु T आहे आणि हा टाइम T2 आहे बरोबर हे T2 आणि जर हे सेकंड घेतली तर हे 1 2 3 4 5 6 आहे आत्ता समजा जर त्या प्रत्येक यात सॅम्पलिंग इन्स्टंट आहेत तर या पॉइंटला हे i1 आणि हे i2 हे i3 i4 i5 आणि वगैरे आहे प्रत्येक साईज किंवा सॅम्पल इन्स्टंट किंवा प्रत्येक वेळेस जी काही घेतली आहे ज्या पद्धतीने घेतली आहे ते i1 i2 हे i3ते या T2 पर्यंत येईल बरोबर आता हा करंट आहे ह्याला करंट वेव फॉर्म म्हणू त्यावर नंतर जाऊ तर हा करंट वेव फॉर्म आहे तर हाफ सायकल वर एवरेज व्हॅल्यू ही I एवरेज आहे I एवरेज i1 i 2 i3 - in पर्यंत असेल मला असे म्हणायचे आहे या सगळ्या व्हॅल्यू घ्या i1 i 2 i3 - inn या टाईम इंटरव्हल n पर्यंत विचारात घ्यायला हवे तर ही ऍक्च्युली एव्हरेज व्हॅल्यू आहे किंवा हे अशाप्रकारे होईल किंवा या कर्व च्या खालील क्षेत्रफळ म्हणजे देखील एव्हरेज व्हॅल्यू असेल हे आणि आपण याला फक्त हाफ सायकलवर बनवत आहोत कारण हि पॉझिटिव बाजू आणि हि निगेटिव्ह बाजू आहे तर हे सिमेट्रीकल आहे जर एव्हरेज व्हॅल्यू घेतली तर फुल सायकल साठी पूर्ण सायकल इथून ते इथे पर्यंत येईल हे 0 असेल कारण हा पॉझिटिव्ह एरिया आणि हा निगेटिव एरिया आहे म्हणून हे 0 होईल आपण हे करणार नाहीत सिमेट्रीकल वेवफॉर्म साठी आपण हाफ सायकलवर जाऊ तर फक्त इथेपर्यंत तर इथे पर्यंत T2 आहे आहे संपूर्ण नाही कारण यापासून हे 0 असेल बरोबर तर यात इंटरेस्ट नाही किंवा अगदी हाफ सायकल सुद्धा नाही तर हाफ सायकलवर एव्हरेज व्हॅल्यू जे i1 i2 i3 पासून ते इथे पर्यंत n लिहिले आहे ही एवरेज व्हॅल्यू आहे किंवा हा हाफ सायकल चा एरिया बनवत आहे तर हा एरिया आहे हा हाफ सायकलचा एरिया हाफ सायकलच्या बेसची लांबी आणि ही लांबी ही T2 ते या पर्यंत आहे बरोबर तर मला ते समजाऊ दे तर याचा अर्थ हे माझे T2 आहे आणि हे T आहे आणि हा बेस आहे T2 तर याचा अर्थ हे हाफ सायकल साठी बेसची लांबी तर एरिया म्हणजे या I चे एक्सप्रेशन माहित आहे तर हे 0 ते T2 इंटिग्रेट करू शकतो तर i ✖ dt कारण हे एक्सप्रेशन i साठी आहे हे साइनोसॉइडल घेण्याऐवजी मी काही सिमेट्रीकल वेवफॉर्म घेतले आहेत आणि हे हाफ सायकलची बेसची लांबी आहे तर हे T2 आहे तर 1T2 आहे तर हि अवरेज व्हॅल्यू आहे बरोबर नंतर आपण एक्सप्रेशन पाहू की हि अवरेज व्हॅल्यू आहे आता पुढचं हे आहे आपल्याला रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू वर आले पाहिजे r m s व्हॅल्यू किंवा इफेक्टिव व्हॅल्यू बरोबर मला हे समजाऊ दे तर या केस मध्ये काय केले आहे समजा जर हा i 2 चा प्लॉट आहे हा i आहे आणि जर i 2 चा प्लॉट असेल तर हे या सारखे येईल हे T2 आणि हे T आणि हा ओरिजिन आहे हा i हा i आहे आणि हा i 2 आहे हा i 2 चा प्लॉट आहे बरोबर जर हा i 2 प्लॉट केला तर यापासून जेव्हा आपण रूट मिन व्हॅल्यू शोधतो तेव्हा हा एरिया ही पॉझिटिव्ह साईड आहे आता कारण हे स्क्वेअर आहे हे निगेटिव्ह होते पण जर याचे स्क्वेअर केले तर हे याच्या सारखे कोईल तर RMS व्हॅल्यू बनवण्यासाठी हाफ सायकल किंवा फुल सायकल साठी हे सारखाच रिझल्ट देतील कारण याचा एरिया आणि याचा एरिया सारखाच आहे तर असो आपण याला हाफ सायकल कन्सिडर करू कारण हे सारखेच आहे सारखेच क्षेत्रफळ जर हे 0 कन्सिडर केले तर 0 ते T2 कन्सिडर करा बरोबर जरT2 किंवा 0 ते T 2 यात दोन्ही समाविष्ट होतील तर शेवटी याचा अर्थ तोच राहतो तर आपण फक्त हाफ सायकल कन्सिडर करू बरोबर जरी फुल सायकल घेतली RMS व्हॅल्यू साठी ते सेम रिझल्ट देतील तर मला ते समजाउ दे तर या केस मध्ये काय होईल तसेच इथे सुद्धा काय होईल i1 ला जर समजा 1234 आपण कॅल्क्युलेट करू शकतो हे i12 आहे हे i आहे हे i22 आहे याच्या सारखं i32 आहे इथे हे i1 i2 i3 आहे हे स्क्वेअर आहेत कारण हे a 2 आहेत बरोबर तर कोणतीही व्हॅल्यू मिळू दे हे i12 आहे हे I2 आहे हे 1 आहे हे 2 आहे हे 3 आहे याच्या पुढे ते T2 पर्यंत आहे आणि हे T आहे बरोबर तर काही n व्हॅल्यू T टर्म वर जान्या आधी असतील जर n व्हॅल्यू असतील तर तो ऍव्हरेज एरिया असेल किंवा आपण ज्याला म्हणतो की जे हीटिंग इफेक्ट वर अवलंबून असलेले स्क्वेअर करंट आहे कारण ते डीसी सर्किट आहे आपण पॉवर लॉस i 2 r हे आपल्याला माहीत आहे बरोबर तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू हीटिंग इफेक्ट वर अवलंबून आहे म्हणजे स्क्वेअर करंट आहे जेव्हा आपण करंट स्क्वेअर मधे घेऊ मुळात हे हीटिंग इफेक्ट वर अवलंबून आहे कारण आपण बघितले आहे i 2 r हे डीसी सर्किटमध्ये लॉस्ट होते हे असेच AC सर्किट ला सुद्धा लागू आहे आपण त्याकडे जाऊ तर म्हणून अवरेज हीटिंग इफेक्ट हा i1 2 i22 - in2 n च्या प्रपोर्शन मध्ये आहे बरोबर अशा प्रकारचे n आहेत i1 I2 in 2 व्हॅल्यू n बरोबर हा अवरेज हीटिंग इफेक्ट आहे जो i1 2 i22 - in2 n च्या प्रपोर्शन मध्ये आहे बरोबर तर मला ते क्लिअर करून द्या तर या केस मध्ये समजा आपल्या कशा पद्धतीने r m s व्हॅल्यू मिळेल समजाअल्टरनेटिंग करंट मुळे तयार होणाऱ्याहीटिंग इफेक्ट साठी i ही डायरेक्ट करंटची व्हॅल्यू आहे जी त्याच रजिस्टर मध्ये समान हीटिंग इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आहे बरोबर तर आपल्याला गृहीत धरले पाहिजे की I ही डायरेक्ट करंटची व्हॅल्यू आहे की जी सेम हीटिंग इफेक्ट त्याच रजिस्टरमध्ये निर्माण करण्यासाठी अल्टरनेटिंग करंट मुळे आहे बरोबर तर नंतर आपण काय करू शकतो आपण लिहू शकतो I2 i1 2 i22 in 2 n बरोबर किंवा I 2√i1 2 I2 2 in 2 n बरोबर हे टोटल रूट किंवा हा बेसिकली हा या कर्वचा एरिया आहे I 2 कर्व हा कर्व फक्त आणि हा टाईम T2 आहे हा T आहे आपण हाफ सायकल घेऊ तर हा T2 आहे म्हणून हा एरिया आहे I 2 कर्व बेसची लांबी हे अंडर रूट आहे √ I 2 कर्व चा एरिया आहे तर हा I 2 कर्वचा एरिया बेस ची लांबी आहे म्हणजे T2 आहे 0 ते T2 तर हे T2 0 म्हणून हाफ सायकल साठी बेसची लांबी आहे पूर्ण सायकल साठी सुद्धा हे सेम रिझल्ट देईन कारण हा एरिया आणि हे दोन्ही सिमेट्रीकल आहे तर हा सेम एरिया आहे बरोबर तर हाफ सायकल वर याचा अर्थ हे 0 ते T2 i 2 d t असे लिहिले जाऊ शकते आणि थोडेसे हे T2 1T2 बरोबर 0 ते T2 i2 d t आहे बरोबर तर अशा प्रकारे आपण की याची RMS व्हॅल्यू काय आहे हे शोधू शकतो रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू किंवा इफेक्टिव व्हॅल्यू आणि अवरेज व्हॅल्यू म्हणजेच मीन व्हॅल्यू शोधू शकतो बरोबर तर याचा अर्थ मी समजावतो अवरेज साठी सरळ हाफ सायकल घेतो आणि रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू साठी आपण याच्या स्क्वेअर करतो हा i 2 आहे आणि त्यानुसार तो हीटिंग इफेक्ट करंट च्या स्क्वेअरला प्रपोर्शनल असेल म्हणून अवरेज हीटिंग इफेक्ट प्रपोर्शनल आहे आणि म्हणून I 2 आपण या पद्धतीने लिहू शकतो i1 2 I2 2 in 2n आणि म्हणून I हा इक्वल टू 2 √ i12 I22 पासून ते in 2n पर्यंत बरोबर हा n आहे बरोबर आणि हा 2√area ऑफ i 2 कर्व बेसची हाप सायकल साठीची लांबी असे सगळे मी लिहिले आहे तर हे बेसिकली 2√1T2 येते नंतर 0 ते T2 i 2 d t येते बरोबर तर आता साइनोसॉइडल व्होल्टेज किंवा करंट च्या एवरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू वर जाऊ